आतापर्यंत च्या लेक्चर्स मध्ये आपण इंडस्ट्रि 4 0 आणि ऑफ इंडस्ट्रियल आय ओ टी यांचे फंडामेंटल कन्सेप्ट पाहिले आहेत या लेक्चर मध्ये आपण बिझनेस साठी इंडस्ट्रियल आय ओ टी चे फंडामेंटल कन्सेप्ट पाहूया आपला हा टेक्निकल कोर्स असला तरी समग्र पणे विचार करता मला असे वाटते की कोर्सचे अंडरस्टँडिंग अजून व्यवस्थितपणे होईल जर तुम्हाला इंडस्ट्रियल आय ओ टी चे बिजनेस साठीचे फंडामेंटल कन्सेप्ट नॉलेज माहित असतील आजकाल इंडस्ट्रीला आय ओ टी इंडस्ट्रियल सेटिंग मध्ये वापरले जाते आणि त्यानंतर आपण इतर लेक्चर देखील पाहू आपण इन डिटेल इंडस्ट्रियल आय ओ टी आणि इंडस्ट्री 4 0 त्याचे टेक्निकल अस्पेक्ट पाहू सर्वप्रथम आपण इंडस्ट्रियल आय ओ टी चे फंडामेंटल अस्पेक्ट पाहूया बिझनेस परस्पेक्टिवच्या दृष्टीने बिझनेस मॉडेल्स कोणते आहेत त्याची माहिती असणे आवश्यक आहे म्हणूनच पहिला प्रश्न असा आहे की बिझनेस मॉडेल्स म्हणजे काय बिझनेस मोडेल वेगवेगळ्या प्रकारचे अस्पेक्ट कॅप्चर करतो उदाहरणार्थ ऑर्गनायझेशन कसे तयार केले गेले ऑर्गनायझेशन कस्टमरला व्हॅल्यू कशी डिलिव्हर करणार आहे ऑर्गनायझेशन व्हॅल्यू कशी कॅप्चर करणार आहे अशाप्रकारे बिझनेस मोडेल वेगवेगळ्या प्रकारचे अस्पेक्ट कॅप्चर करतो बिझनेस मोडेल हे बिझनेसच्या ऑर्गनायझेशन आणि फायनान्शिअल आर्किटेक्चर चे मुर्तिमंत रूप असते बिझनेस कसा ऑपरेट होईल बिझनेस चे वेगवेगळे ऑपरेशन्स कोणते असतील बिझनेस चे ऑपरेशन कसे होतील फायनान्स अस्पेक्टच्या दृष्टीने बिझनेसची पोझिशन कशी असेल बिझनेस मध्ये प्रॉफिट कशा पद्धतीने कमावता येईल बिझनेस मार्केट प्लेस मध्ये कशा पद्धतीने पाहिला जाईल या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे बिझनेस मॉडेलमध्ये मिळतात आयओटी आणि इंडस्ट्रियल आय ओ टी मध्ये वापरण्यासाठी बिझनेस मोडेल चे विविध अस्पेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बिझनेस मोडेल चे विविध अस्पेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू वर स्लाइडमध्ये दाखवल्या प्रमाणे बिझनेस मोडेल आहे असे समजून त्या बिझनेस मोडेल बद्दल आपण बोलूया बिझनेस मोडेल चे वेगवेगळे बिल्डींग ब्लॉक कोणते आहेत त्यासाठी आपण सर्वप्रथम मार्केट सेगमेंट म्हणजे काय ते समजून घेऊया बिझनेस कोणत्या मार्केट सेगमेंटमध्ये कार्य करणार आहे बिझनेसच्या व्हॅल्यू चेन चे स्ट्रक्चर कसे आहे वेगवेगळे व्हॅल्यू प्रेपोझिशन्स रेवेन्यू जनरेशन रेवेन्यू मोडेल मधले वेगवेगळे मार्जिन कसे असणार आहेत व्हॅल्यू नेटवर्क ची पोझिशन काय असणार आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी अशाप्रकारे बिझनेस मॉडेलचे ब्रोडली वेगवेगळे बिल्डींग ब्लॉक वेगवेगळे अस्पेक्ट आहेत हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे यानंतर आपण आय ओ टी च्या दृष्टीने बिझनेस मोडेल चे महत्त्व समजून घेऊयात आणि त्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये इंडस्ट्रियल आय ओ टी च्या दृष्टीने बिझनेस मोडेल चे महत्त्व समजून घेऊ बिझनेस मोडेल चे इतर बिल्डिंग बॉक्स पाहूया सर्वप्रथम व्हॅल्यू प्रोपोझिशन बद्दल बोलूया व्हॅल्यू प्रोपोझिशन्स म्हणजे कस्टमरला ऑफर केल्या जाणाऱ्या व्हॅल्यू आपला बिझनेस विविध प्रोडक्ट किंवा सर्विसेस च्या माध्यमातून कस्टमरला सेगमेंटमध्ये व्हॅल्यू कशी तयार करणार आहे या व्हॅल्यू क्वान्टाटेटीव स्वरूपात असू शकतात उदाहरणार्थ प्राईस अस्पेक्ट ऑफ प्रॉडक्ट्स् सर्विस परफॉर्मन्स इत्यादी किंवा क्वालिटेटीव व्हॅल्यू स्वरूपात असू शकतात उदाहरणार्थ कस्टमाईज डिझाईन कस्टमर एक्सपिरीयन्स ब्रँडिंग इत्यादी हे आणि अशा प्रकारचे व्हॅल्यू प्रोपोझिशन अस्पेक्ट असतात

पुढचे म्हणजे मार्केट सेगमेंट बिझनेसच्या दृष्टीने कोणकोणती सेगमेंट विचारात घ्यावे लागतील ते म्हणजे कस्टमर्स चे वेगवेगळे ग्रुप बिझनेस एंटरप्राइजच्या दृष्टीने महत्त्वाचे एंड युजर ऑर्गनायझेशन विविध प्रकारचे कस्टमर सेगमेंट असू शकतात उदाहरणार्थ मास मार्केट मास मार्केट म्हणजे संपूर्ण पद्धतीचे मार्केट या प्रकारात संपूर्ण मार्केट विचारात घेतले जाते उदाहरणार्थ कंजूमर इलेक्ट्रॉनीक्स मार्केट हे मास मार्केट आहे निश मार्केट म्हणजे बिझनेस साठी महत्त्वाचे असे स्पेसिफिक पद्धतीचे मार्केट उदाहरणार्थ कार मॅन्युफॅक्चरिंग मार्केट या मार्केट मध्ये कार मॅन्युफॅक्चरर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर च्या खरेदीवर वर अवलंबून असतात त्यानंतर सेगमेंटेड कस्टमर म्हणजे मायक्रो प्रिसिजन सिस्टम च्या मदतीने कस्टमर ला सर्विस देता येते उदाहरणार्थ वॉच इंडस्ट्री मेडिकल इंडस्ट्री आणि इंडस्त्रियल ऑटोमेशन सेक्टर इत्यादी प्रकारचे सेगमेंटेड कस्टमर प्रकार आहेत त्यानंतर डायवर्सिफ़ाईड कस्टमर सेगमेंट म्हणजे एखादा पॅसिफिक बिझनेस हा स्पेसिफिक टाईप च्या कस्टमर साठी असतो त्यानंतर बिझनेस इतर टाईप च्या कस्टमर बेस साठी डायव्हर्सिटीफाईड केला जातो उदाहरणार्थ एमेझॉन कंपनी सर्वप्रथम ओरिजनलि ऑनलाइन रिटेल बिझनेस एंटर प्राइज आहे पण अलीकडच्या काळात या कंपनीने डायव्हर्सिफिकेशन करून क्लाऊड कम्प्युटिंग आधारित सर्विसेस देत आहे बिझनेस मध्ये मल्टी साईडेड कस्टमर देखील असतात उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड कंपनी क्रेडिट कार्डच्या कंपनीला एका बाजूला क्रेडिट कार्ड होल्डर्स यांना सर्विस द्यावे लागते आणि दुसऱ्या बाजूला मर्चंट Merchants जे क्रेडिट कार्ड एक्सेप्ट करतात अशाप्रकारे मल्टी साईड मार्केट असते पुढचा बिल्डींग ब्लॉक म्हणजे व्हॅल्यू चेन स्ट्रक्चर तो समजून घेण्याचा प्रयत्न करू व्हॅल्यू चेन स्ट्रक्चर म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने महत्त्वाचे रिसोर्सेस आणि ऍक्टिव्हिटीज त्यांच्यामुळे व्हॅल्यू प्रोपोझिशन तयार होते व्हॅल्यू चेन स्ट्रक्चर हे वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस आणि परफॉर्म केलेल्या ऍक्टिव्हिटीज वर अवलंबून असते रिसोर्सेस म्हणजे फिजिकल ह्यूमन फायनान्शिअल इंटलेक्चुअल इत्यादी असू शकतात बिझनेस साठी महत्त्वाचे रिसोर्सेस कंपनीचे स्वतःचे असू शकतात किंवा भाडेतत्त्वावर घेतलेले असू शकतात किंवा वेगवेगळे बिझनेस पार्टनर यांचे असू शकतात अशाप्रकारे व्हॅल्यू चेन स्ट्रक्चर साठी वेगवेगळे रिसोर्सेस महत्त्वाचे आहेत तसेच ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रोडक्शन प्रॉब्लेम सॉलविंग नेटवर्किंग प्लैटफॉर्म इत्यादी ऍक्टिव्हिटीज देखील व्हॅल्यू चेन स्ट्रक्चर साठी महत्त्वाचे कन्सिडरेशन आहे चौथा बिल्डींग ब्लॉक म्हणजे रेवेन्यू जनरेशन आणि आणि मार्जिन हा ब्लॉक मुख्यत्वेकरून कस्टमर सेगमेंट कडून बिझनेस साठी जनरेटर होणारा रेवेन्यू याबद्दल बोलतो बिझनेस मध्ये रेवेन्यू दोन वेगवेगळ्या सोर्सेस कडून येऊ शकतात प्रथम म्हणजे ट्रांजेक्शन रेवेन्यू हा प्रकार रिकरिंग रेवेन्यू देखील असू शकतो ट्रांजेक्शन रेवेन्यू म्हणजे वेगवेगळ्या ट्रांजेक्शन परफॉर्म केल्यावर येणारा रेवेन्यू रिकरिंग रेवेन्यू म्हणजे रिकरिंग फॅशन मध्ये असलेले रेवेन्यू मोडेल अशा प्रकारचे मोडेल कस्टमर बेस कडून रेवेन्यू जनरेट करतो अशाप्रकारे रेवेन्यू वेगवेगळ्या पद्धतीने जनरेट होऊ शकतात रेवेन्यू जनरेट करायचे सोर्सेस म्हणजे असेट सेल्स सबस्क्रीप्शन फी युसेज फी फॉर्म फी रिसोर्सेस रेंटल किंवा लीजिंग फी लायसन्स ब्रोकरेज फी एडव्हर्टायझिंग फी इत्यादी रेवेन्यू मोडेल मध्ये फिक्स आणि डायनामिक असे दोन प्रकारचे प्राईसिंग असतात मला वाटते की हे दोन्ही प्रकारचे प्राईस इन मोडेल डिटेल मध्ये हे समजून घेण्याची आवश्यकता नाही आपण चर्चा केलेली माहिती महत्त्वाचे बिझनेस मोडेल चे महत्वाचे अस्पेक्ट समजून घेण्यासाठी पुरेसी आहे या माहितीच्या आधारावर आपण आय ओ टी किंवा इंडस्ट्रियल आय ओ टी एन्व्हायरमेंट रेवेन्यू जनरेशन साठी सेट अप करू शकतो पुढचा बिल्डींग ब्लॉक म्हणजे व्हॅल्यू नेटवर्कमधील पोझिशन अशाप्रकारची पोझिशन वेगवेगळ्या सप्लायर्स आणि पार्टनर्स यांच्या नेटवर्कवर अवलंबून असते बिझनेस मध्ये पार्टनरशिप आणि अलाइंस केले जातात जेणेकरून बिझनेस मोडेल ऑप्टिमाईस पद्धतीने रन करता येते रिस्क कमी होते आणि रिसोर्सेस वापरता येतात पुढचा बिल्डींग ब्लॉक कॉम्पटिटिव्ह स्ट्रॅटजी म्हणजे कंपनीची विशिष्ट स्ट्रॅटजी कॉम्पईटेटरर्स कडून मार्केट मध्ये स्पर्धात्मक फायदा मिळवण्याची स्ट्रॅटजी बिझनेसच्या दृष्टीने तीन प्रकारच्या कॉम्पटिटिव्ह स्ट्रॅटजी असतात प्रथम म्हणजे कॉस्ट ऑफ लीडरशिप दुसरे म्हणजे कस्टमर साठी विशिष्ट वस्तू आणून फरक करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या बाजारपेठेचा विचार करण्याऐवजी छोट्या मार्केट क्षेत्रावर किंवा विशिष्ट मार्केट च्या भागावर निश मार्केटवर लक्ष केंद्रित करणे बिझनेस साठीचे आवश्यक असलेले बिल्डींग ब्लॉकस समजून घेतल्यानंतर आपण आता बिझनेस मोडेल चे महत्त्व समजून घेऊन यात बिझनेस मोडेल साधारण आय ओ टी साठी महत्त्वाचे का आहे आय ओ टी च्या आगमनाने बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार भिन्न वैशिष्ट्ये प्राप्त केली आहेत त्यात आयओटीचे आगमन वाढले आहे विविध बिझनेससाठी संधी वाढत आहेत आयओटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते अॅसेट युटीलायझेशन सुधारण्यासाठी किंवा वर्धित करण्यात आणि प्रॉटडक्टिविटी वाढविण्यात मदत करते बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार आय् ओ टी चे बरेच फायदे तसेच अडोप्शन साठी चॅलेंज देखील आहेत सर्वप्रथम ऑब्जेक्ट डायव्हर्सिटी खूप महत्त्वाचे आहे कारण आय् ओ टी म्हणजे विविध प्रकारचे अस्पेक्ट आपण बोलत असतो फंडामेंट्ल पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट व इतर गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असतात आय् ओ टी जगात वेगवेगळ्या फिजिकल ऑब्जेक्ट एकमेकांशी इंटरनेटवर्क असतात फिजिकल ऑब्जेक्ट ला सेन्सर्स कनेक्टेड असतात विविध प्रकारचे सेन्सर्स डेटा गोळा करतात गोळा केलेला डेटा पुढील प्रोसेसिंग साठी रिमोट सर्वरला पाठवला जातो मूलभूतपणे आयओटी जगात ऑब्जेक्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात आणि एकमेकांशी जोडल्या जातात मूलतः केवळ तांत्रिकदृष्ट्याच नव्हे तर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विविध वस्तू एकमेकांना जोडण्याच्या विविधतेचे हे पैलू व्यवसायांना मोठे आव्हान ठरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे मॅच्युरिटी इंममॅच्युरिटी आय् ओ टी आणि इंडस्ट्रियल आय् ओ टी नवीनच आहेत त्यांनी सुचवलेले बिझनेस साठीचे चे इनोव्हेशन महत्त्वाचे आहे इनोव्हेशन नवीनच असल्यामुळे बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार मोठ्या प्रमाणावर इंममॅच्युरिटी येऊ शकते यांचे समज असणे खूप महत्त्वाचे आहे आपण बिझनेस सेटिंग साठी आय् ओ टी अडोप्शन बद्दल बोलत आहोत तिसरे म्हणजे बिझनेस बद्दलची इकोसिस्टीम अशा प्रकारच्या इकोसिस्टम जगात स्ट्रक्चर स्वरूपात नाहीत साधारणतः अनस्ट्रक्चर बिझनेस इकोसिस्टम आय ओ टी एन्व्हायरमेंट मध्ये येतात त्या अनस्ट्रक्चर बिझनेस इकोसिस्टम असतात बिझनेस इकोसिस्टम मधील अनस्ट्रक्चरनेस डायव्हर्सिटी इंममॅच्युरिटी यामुळे येतो त्याबद्दल मी मागे बोललो आहे आपण केवळ एका बिझनेस बद्दल न बोलता आय ओ टी जगातले वेगवेगळ्या प्रकारच्या इंटर्कनेक्टेड बिझनेस सेगमेंट बद्दल बोलत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस निरनिराळे बिझनेस मोडेल फंक्शन करतात आणि त्यामुळेच अनस्ट्रक्चर डायव्हर्सिटी प्रॉपर्टी बिझनेस इकोसिस्टीम मध्ये येते आय ओ टी बिझनेस मोडेल द्वारे रिक्वायरमेंट ऍड्रेस होणे आवश्यक असते जेणेकरून स्कोप कंपनी लेवल कडून इकोसिस्टम लेवल कडे जातो याबद्दल आपण मागच्या स्लाइडमध्ये बोललो आहोत आपण केवळ एका कंपनी बद्दल न बोलता आयओटी सर्व्हिसेस देणार्या कंपनी बद्दल बोलत आहोत बिझनेस इकोसिस्टम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या विविध प्रकारचा रोल प्ले करत असतात म्हणूनच आय ओ टी बिझनेस मोडेल असणे आवश्यक रिक्वायरमेंट आहे कंपन्यांनी ते खूप सिरियसली घ्यायला हवे आय ओ टी बिझनेस मोडेल साठीचे दुसरे कन्सिडरेशन म्हणजे स्टेक होल्डर नेटवर्कमध्ये डिझाईन आणि कॉम्प्लेक्स व्हॅल्यू व्हिज्युअलायझेशन यासाठी सपोर्ट असणे बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार स्टेक होल्डरच्या विविध रिक्वायरमेंट असतात म्हणूनच स्टेक होल्डर नेटवर्कमध्ये डिझाईन आणि कॉम्प्लेक्स व्हॅल्यू व्हिज्युअलायझेशन यासाठी सपोर्ट असणे आवश्यक असते पुढचे कन्सिडरेशन म्हणजे साऱ्या स्टेक होल्डर चे व्हॅल्यू प्रोपोझिशन यात यूजर कस्टमर पार्टनर यांचा समावेश होतो या सगळ्यांचा बिजनेससाठी वेगवेगळ्या प्रकारे एम ओ यू केलेला असू शकतो वेगवेगळ्या प्रकारे बिझनेस अंडरस्टँडिंग असू शकते शेवटचे कन्सिडरेशन म्हणजे म्हणजे मिळवलेला डेटा अॅसेट स्वरूपात पाहणे आय ओ टी बिझनेस मोडेल साठी तयार झालेल्या डेटाचे खूप महत्त्व आहे इन्फ्रास्ट्रक्चर असेट्स प्रमाणे कंपनी साठी डेटा देखील महत्वाचे अॅसेट असतो

इतर शब्दात सांगायचे झाले म्हणजे डेटा इतर ऑर्गनायझेशन साठी देखील असेल असू शकतो अशा प्रकारचा डेटा पार्टनर ऑर्गनायझेशन किंवा जवळपासच्या कंपन्यांसाठी उपयोगी पडू शकतो उदाहरणार्थ एखाद्या देशातला रिजन मधला किंवा रिजन बाहेरचा डेटा इत्यादी अशाप्रकारे डेटा साठी कोणत्याही प्रकारचे लिमिट नसते कंपनी डेटा तयार करते कलेक्ट करते आणि इतर कंपन्यांना वापरण्यासाठी देऊ शकते आय ओ टी बिझनेस मोडेल निरनिराळ्या प्रकारचे असते सर्वप्रथम आपण सबस्क्रीप्शन मोडेल समजून घेऊयात सबस्क्रीप्शन मोडेल म्हणजे काय त्यानंतर आउटकम बेस्ट मोडेल असते अॅसेट शेअरिंग मोडेल आणि आय ओ टी एज अ सर्विस हे आणि इतरही मोडेल आय ओ टी लिटरेचर मध्ये दिलेले आहेत आय ओ टी बिझनेस मोडेल पैकी सर्वप्रथम आपण सबस्क्रीप्शन मोडेल समजून घेऊयात आपल्याला माहिती आहेच की आय ओ टी डिव्हाइसेस कडून डेटा जनरेट केला जातो डेटा हा मोजण्या लायक असतो रिपीटटेबल स्वरूपात असतो तसेच वापरण्यायोग्य असतो ऑर्गनायझेशन ला डेटा वर आधारित रिकरींग रेवेन्यू जनरेट होत असतो सबस्क्रीप्शन मोडेल म्हणजे कस्टमरला केवळ वन टाइम चार्जेस भरणे नव्हे तर काही सर्विसेस वापरण्यासाठी आणि त्यानुसार चार्जेस साठी कस्टमरला सबस्क्रीप्शन मोडेल सजेस्ट केले जाते सबस्क्रीप्शन मोडेल बेस्ट आयटी सर्विसेस म्हणजे कस्टमर ज्या पद्धतीने सबस्क्राईब केलेल्या सर्विसेस वापरतील त्या युनिट नुसार त्यांना चार्ज केले जाईल याठिकाणी केवळ वन टाइम चार्जेस भरणे हे मेकॅनिझम नव्हे तर वापरलेल्या सर्विसेस युनिट नुसार चार्ज केले जाते वन टाइम सर्व्हिस चार्जेस बेस्ट सर्विसेस इतर प्रकारच्या बिझनेस साठी असू शकतात कस्टमरने वापरलेल्या पीरियाडिक युसेस नुसार त्यांना फि आकारले जाते सबस्क्रीप्शन मोडेल चे फायदे देखील आहे प्रथम हे प्रिडिटटेबल मोडेल आहे म्हणजे किती रेवेन्यू जनरेट होणार आहे याचा अंदाज येऊ शकतो प्रॉडक्टसाठी चे अपडेट चार्जेस करून दिले जाऊ शकतात किंवा त्याचे फ्रीमिनिमम मोडेल असू शकते फ्रीमिनिमम मोडेल म्हणजे प्रॉडक्टच्या बेसिक सर्विसेस कस्टमरला फ्री स्वरूपात दिल्या जाऊन प्रीमियम सर्विसेस साठी चार्जेस आकारले जातात दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कस्टमरच्या रिपीटटेड पोस्ट सबस्क्रीप्शन इंटरॅक्शन मुळे कस्टमर सोबत ऍक्टिव्ह रिलेशनशिप मेंटेन करता येते सबस्क्रीप्शन मोडेल मुळे बिझनेस मधील नवीन अस्पेक्ट शिकता येतात कस्टमर फीडबॅक नुसार नवीन तसेच इम्प्रोवमेंट केलेल्या बिझनेस सर्विसेस कस्टमरला ऑफर करता येतात सबस्क्रीप्शन मोडेल चे फायदे समजून घेतल्यानंतर त्या संदर्भातले काही चॅलेंजेस देखील पाहू या मोडेल साठी कस्टमर मॅनेजमेंट ऑटोमॅटिक इंवोईस इत्यादी विविध प्रकारच्या गोष्टी लागतात निरनिराळ्या प्रकारच्या सर्विसेस युसेज नंतर ऑटोमॅटिकली कस्टमर इंवोईस करावे लागते सबस्क्रीप्शन मोडेल संदर्भातले काही बिझनेस रिलेटेड रिक्वायरमेंट चॅलेंजेस म्हणजे ऑटोमॅटिक इंवोईस जनरेशन सबस्क्रीप्शन प्लान मॅनेजमेंट स्किल लेबर रिक्वायरमेंट रेगुलर अपडेट रिक्वायरमेंट इत्यादी प्रकारचे कन्सिदरेशन सबस्क्रीप्शन मोडेल वापरा बद्दल आहेत

आउटकम बेस्ट मोडेल प्रकारात कस्टमरला बिझनेस आउटकम प्रोडक्शन किंवा सर्विसेस देणारे फायदे दिले जातात हे मोडेल पे पर आउटकम प्रकारचे मोडेल आहे आउटकम नुसार कस्टमर पेमेंट करत असतो कस्टमरला ओनरशिप आणि मेंटेनन्स या जबाबदारी तून मुक्त केले जाते कस्टमर आणि बिझनेस विविध सोल्युशन साठी एकत्र येतात आउटकम बेस्ट मॉडेलची ही काही वैशिष्ट्ये आहेत सबस्क्रीप्शन मोडेल प्रमाणे आउटकम बेस्ट मोडेल चे फायदे देखील आहे उदाहरणार्थ प्रॉफिट मार्जिन मध्ये वाढ होते कस्टमर आणि बिझनेसच्या सोबतच्या निगोसिएशन सायकल मध्ये वेळेची बचत आउटकम बेस्ट मोडेल मुळे होते तिसरे म्हणजे हायर कस्टमर सॅटिसफॅक्शन इंक्रीस कस्टमर सॅटिसफॅक्शन बिझनेस मधील ओव्हर ऑल रिस्क कमी होते वेडर आणि कस्टमर यामधील व्हॅल्यू प्रेपोझिशन चांगल्या पद्धतीने करता येते हे आउटकम बेस्ट मॉडेल चे काही फायदे आहे आउटकम बेस्ट मोडेल चे फायदे समजून घेतल्यानंतर सबस्क्रीप्शन मोडेल प्रमाणे आउटकम बेस्ट मोडेल चे बिझनेस साठीचे काही चॅलेंजेस देखील पाहू यासाठी प्राईस स्टँडर्डायझेशन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट पॉलिसी प्रोसेस सेल्फ रिलायबल आउटकम डिलिव्हरी सिद्ध झालेले बिझनेस मोडेल इत्यादी गोष्टींचा चॅलेंजेस त्यादृष्टीने ने विचार केला जातो पुढचे म्हणजे अॅसेट शेअरिंग मोडेल याठिकाणी बिझनेस व्हर्चुएली कॉन्सोलिडेट करतात बिझनेस रेव्ह्यून्यू साठी आय ओ टी अॅसेट मल्टिपल कस्टमर किंवा बिझनेस संस्थांसोबत एक्सचेंज केले जातात अशाप्रकारे अॅसेट शेअरिंग मोडेलचे उदाहरण आहे कस्टमर कडून त्यांनी कोणत्या प्रकारचे सर्विस घेतली किती वेळ सर्विस घेतले यानुसार रेवेन्यू चार्ज केला जातो उदाहरणार्थ कस्टमरने किती वेळ ट्रॅक्टर किंवा मशिनरी भाडेतत्त्वावर घेतली आहे त्यानुसार चार्ज आकारला जाईल कस्टमर च्या युसेज नुसार देखील चार्ज आकारला जाऊ शकतो कस्टमरने मशिनरी चे कोण कोणते अस्पेक्ट वापरले आहेत ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे त्यानुसार देखील कस्टमरला चार्ज केले जाऊ शकते अशा प्रकारे वेगवेगळे चार्ज पॅटर्न आहेत त्याचा फायदा किंवा मुख्य उद्देश म्हणजे कस्टमर च्या किंवा बिझनेसच्या स्पेसिफिक मशनरी चा डाऊन टाईम कमी करणे आणि मॅक्झिमम यूटलायझेशन करणे जर बिझनेस असे स्पेसिफिक मशनरी स्वतःच्या उद्देशांसाठी वापरत असेल तर मशीन थोड्याच कालावधी साठी वापरले जाण्याचे शक्यता असते आणि इतर वेळ उपयोग न होता केवळ रिकामे असते अॅसेट शेअरिंग मोडेल च्या वापराने इतरही लोक तीच मशनरी वापरू शकतात आणि त्यांच्या युसेज नुसार चार्जेस केले जाऊ शकतात अॅसेट शेअरिंग मोडेल त्याचे उदाहरण म्हणजे आय ओ टी मधील स्मार्ट एनर्जी कोणाकडे तरी एनर्जी जनरेशन चे इन्फ्रास्ट्रक्चर असते आणि तयार झालेली एनर्जी वेगवेगळ्या कस्टमर कडून वापरले जाऊ शकते अशा प्रकारे अॅसेट शेअरिंग मॉडेलचे हे उदाहरण आहे मागे चर्चा केलेल्या मॉडेल प्रमाणे अॅसेट शेअरिंग मॉडेलचे फायदे पाहुया उदाहरणार्थ इंक्रेसिंग प्रोफिट मार्जिन कस्टमर साठी प्राईस कमी होणे बिझनेस स्केलेबिलिटी सोडवणे रिसोर्सेस वेस्टेज कमी करणे इत्यादी अॅसेट शेअरिंग मॉडेलचे फायदे आहेत अॅसेट शेअरिंग मॉडेलचे फायदे समजून घेतल्यानंतर काही चॅलेंजेस देखील पाहू उदाहरणार्थ सिक्युरिटी बद्दलचे चॅलेंजेस म्हणजे प्रॉडक्ट्स् आणि सर्विसेस यांचे सिक्युरिटी करणे एकदा का तुम्ही अॅसेट युजरला वापरण्यास दिले कि प्रॉडक्ट्स् आणि सर्विसेस ची फिजिकल सिक्युरिटी महत्त्वाचे असते अॅसेट शेअरिंग मोडेल च्या दृष्टीने सिक्युरिटी अस्पेक्ट खूप महत्त्वाचे असतात इतर चॅलेंजेस म्हणजे बिझनेस संस्थांमध्ये परस्पर व्यवस्था विचारात घ्यावी लागेल अॅसेट कॉन्फिगरेशन खूप महत्वाचे आहे डिव्हाइस सिंक्रोनाइझेशन आणि भिन्न उपकरणांमधील समन्वय अॅसेट शेअरिंग मोडेल साठी खूप महत्वाची आहेत पुढचे बिझनेस सर्विस मोडेल म्हणजे आय ओ टी एज अ सर्विस तुम्हाला आय ओ टी एज अ सर्विस ऑफरिंग याबद्दलचे लिटरेचर वाचायला मिळू शकेल नावात म्हटल्या प्रमाणे याठिकाणी आय ओ टी एज अ सर्विस आधारित प्रॉडक्ट्स् कस्टमरला भाडेतत्त्वावर देऊ शकतात त्यानुसार भाडेतत्त्वावर दिलेल्या आय ओ टी इन्फ्रास्ट्रक्चर कडून रेव्ह्यून्यू जनरेट होऊ शकतो असे प्रॉडक्ट म्हणजे सॉफ्टवेअर हार्डवेअर इन्फॉर्मेशन किंवा गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण असू शकते साधारणतः आय ओ टी एज अ सर्विस मध्ये कोणतेही प्रॉडक्ट्स् असू शकते या मॉडेलमध्ये जनरेट केलेल्या डेटाच्या व्हॉल्यूम वापरल्या जाणार्या भिन्न रिसोर्सेस व्हॉल्यूम ऑफर केलेल्या रिसोर्सेसची क्वॉलिटी गुणवत्ता यावर आधारित रेव्ह्यून्यू जनरेट केला जातो विविध प्रकारचे एक्स्पेक्ट आय ओ टी एज अ सर्विस साठी रेव्ह्यून्यू मोडेल तयार करण्यास मदत करतात आमचा रिसर्च ग्रुप म्हणजे सेंसर एज अ सर्विस स्वान आयआयटी खरगपूर येथील रिसर्च ग्रुप हे काही ही उदाहरणं आहेत सेंसर एज अ सर्विस ग्रुपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे आय ओ टी एज अ सर्विस ही मुळात विशिष्ट घटना आहे आणि आयओटी जगात हे खूप महत्वाचे आहे आयओटी जगात या प्रकारचे बिझनेस मोडेल खूप महत्वाचे आहे आय ओ टी एज अ सर्विस मॉडेलचे फायदे पाहुया उदाहरणार्थ कमी लायसन्स कॉस्ट प्लान केलेल्या अपग्रेड पासून वाढलेला रेवेन्यू व्हॅल्यू प्रेपोझिशन्स बेटर अलाइनमेंट कार्यक्षम ऑपरेशन्स आणि विक्रेत्यांद्वारे प्रतिबंधात्मक मेन्टेनन्स कस्टमर रिलेशनशिप सुधारते इत्यादी आय ओ टी एज अ सर्विस मॉडेलचे फायदे आहेत आय ओ टी एज अ सर्विस मॉडेलचे काही चॅलेंजेस देखील पाहू प्रॉडक्टची सुसंगतता डेटाची अचूकता राखणे डेटाची सुरक्षा या सारखी चॅलेंजेस आय ओ टी एज अ सर्विस स्वीकारण्याच्या बाबतीत आहेत जसे मी तुम्हाला पूर्वी सांगत होतो आपण चर्चा केलेल्या तर या भिन्न बिझनेस मोडेल व्यतिरिक्त इतर भिन्न बिझनेस मोडेल देखील लिटरेचर मध्ये प्रपोज करण्यात आले आहेत त्यांच्यापैकी काही मोडेल बद्दल मी बोलू इच्छितो आय ओ टी प्रॉडक्ट्स् दुसरे प्रॉडक्ट्स् विकण्याचे प्रॉक्सी म्हणून आणखी एक प्रकारचे बिझनेस मॉडेल आहे म्हणून आयओटी प्रॉडक्ट्स् दुसरे प्रॉडक्ट्स् विकण्यासाठी प्रॉक्सी म्हणून वापरल्या जाऊ शकतात उत्तर शब्दात दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले म्हणजे आय ओ टी प्रॉडक्ट्स् कॉस्ट प्राईस ला विकली जाऊ शकतात किंवा इतर प्रोडक्ट चा खप वाढण्यासाठी कमी किमतीत विकली जाऊ शकतात उदाहरणार्थ आय ओ टी प्रॉडक्ट्स् च्या मदतीने आपण प्रॉडक्ट स्टेटस बद्दलचा ट्रॅक देऊ ठेऊ शकतो आणि त्यानुसार ऍक्शन घेता येऊ शकते असे प्रकार ची माहिती मॅन्युफॅक्चरर कंपन्यांकडून वापरून रिफिल लागणारे प्रॉडक्ट चा सेल वाढू शकतो अशा पद्धतीचे मॉडेलआय ओ टी प्रॉडक्ट्स् साठी उपयुक्त आहे डेटा रेव्ह्यून्यू कमाई करण्यासाठी वेहिकल म्हणून आय ओ टी प्रॉडक्ट्स् हे आणखी एक प्रकारचे मोडेल आहे जो आयओटी आधारित सर्विसेस आयओटी आधारित प्रॉडक्ट्स् साठी वापरला जातो हे एक प्रकारचे बिझनेस मोडेल आयओटी जगात खूप आकर्षक आहे आय ओ टी प्रॉडक्ट्स् सर्विसेस देताना युजर्सकडून डेटा गोळा करतात आणि डेटा रेव्ह्यून्यू कमाई करण्यासाठी तृतीय पक्षाच्या बिझनेसना हा डेटा विकला जातो आवश्यकतेनुसार डेटा प्रोसेस आणि एकत्रित केला जातो आणि कस्टमरला त्यांच्या डेटाचा वापर आणि प्रायव्हसी पॉलिसी बद्दल आधी जागरूक करावे लागेल आयओटी जगातील या प्रकारचे व्यवसाय मोडेल बिझनेस ला अॅडॉप्ट करावे लागेल अशाप्रकारे आपण बिजनेस मॉडेल्स अँड रेफरन्स आर्किटेक्चर फोर आय ओ टी बिझनेस मॉडेल्स पार्ट 1 च्या शेवट पर्यंत पोहोचलो आहोत सर्वप्रथम आपण लिटरेचर मध्ये उपलब्ध असलेले आय आय ओ टी सोबत इतरही बिझनेस मोडेल पाहिले अशा प्रकारचे वेगवेगळे बिझनेस मोडेल लिटरेचर मध्ये हे उपलब्ध आहे त्यानंतर आपण कम्युनिटीमध्ये अट्राक्टिव्ह असलेले आय ओ टी स्पेसिफिक बिझनेस मॉडेल्स पाहिलेत त्यापैकी काही बिझनेस आय ओ टी मॉडेल अॅडॉप्ट करत आहेत आय ओ टी मॉडेल अॅडॉप्ट करत असताना बिझनेस साठी होणारे फायदे आणि येणारे चॅलेंजेस याबद्दल आपण बोललो आहोत या ठिकाणी मी काही रेफरन्सेस तुमच्यासाठी मांडले आहेत या विषयाचे सखोल माहिती हवी असल्यास तुम्ही हे रेफरन्स पाहू शकता माझ्या दृष्टीने मला असे वाटते की आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी तसेच इंडस्ट्री 4 0 बिझनेस मॉडेल्स अंडरस्टँडिंग साठी कन्सेप्ट माहितीसाठी बिझनेस अस्पेक्ट साठी आपण चर्चा केलेले मुद्दे पुरेसे आहेत या लेक्चर मध्ये आपण आय ओ टी त्याचे बिझनेस मॉडेल्स बिझनेस अस्पेक्ट या याबद्दल चर्चा केली पुढील लेक्चर मध्ये आपण इंडस्ट्रियल आय ओ टी रिलेटेड बिझनेस मोडेल आणि इतर बिझनेस अस्पेक्ट्स याबद्दल पाहू तेव्हा आपण इंडस्ट्रियल आय ओ टी रिलेटेड स्पेसिफिक इशू बिझनेस मोडेल आणि त्या संबंधित इतर बिझनेस अस्पेक्ट्स याबद्दल बोलू धन्यवाद